व्यापर चिन्ह व्यापारासाठी वापरले जाते या चिन्हांचा वापर व्यवसायात वापरल्या जाणार्या वस्तू आणि सेवा ओळखण्यासाठी किंवा फरक करण्या साठी केला जातो जेव्हा आपण व्यापार म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ व्यवसाय असतो म्हणून व्यापार चिन्ह समजण्यासाठी व्यवसाय म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे एक संस्था किंवा आर्थिक प्रणाली म्हणून व्यवसायाची व्याख्या केली जाऊ शकते जिथे वस्तू आणि सेवा पैश्यांच्या मोबदल्यात दिल्या किंवा घेतल्या जातात आपण त्याला पैसे वस्तू आणि सेवांचे विनिमय म्हणून समजतो आता यातून दोन गोष्टी घडतात आपल्याला व्यवसाय एक परस्पर संवाद म्हणून समजतो आणि हा परस्पर संवाद गोष्टीशी निगडित असतो त्यात एक गोष्ट समाविष्ट असते आणि या गोष्टीचे मूल्य असते परस्परसंवादाचे एका पेक्षा जास्त अर्थ असू शकतात तो आदलाबदली चा व्यवहार असू शकतो याचा अर्थ असा नाही की ती फक्त एक कृती आहे याचा अर्थ असा आहे की त्यात दोन पक्षांचा समावेश असतो म्हणून आपल्याकडे पक्ष देखील असतात एकमेकांशी व्यवहार करण्यासाठी कमीतकमी दोन लोकांची आवश्यकता असते येथे पक्ष वस्तू खरेदी करणारा किंवा विक्रेता किंवा भाडेकरू किंवा भाडेतत्त्वावर घेणारा असू शकतो जी कृती दोन पक्षांकडून केली जाते त्यास व्यवसाय म्हटले जाते येथे व्यवसायातील वस्तू किंवा सेवा असा अर्थ आहे आपण त्यास उत्पादने देखील म्हणू शकता आपण व्यापार म्हणू शकतो म्हणूनच आपल्याकडे कडे जीएसटी कर आहे तो वस्तू आणि सेवा कर आहे कारण वस्तू आणि सेवा जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत दिसून येतात हा व्यापाराचा एक भाग असू शकतो व्यवसायाच्या व्याख्येत येणारी तिसरी गोष्टम्हणजे देवाणघेवाण किंवा त्या वस्तूची परस्पर क्रिया या गोष्टीत मूल्य असणे गरजेचे असते म्हणजेच यात पैश्याची देवाण घेवाण केली जाते जर मूल्य नसेल तर आपण त्याला व्यवसाय म्हणत नाही उदाहरणार्थ वडील आपल्या मुलांला किंवा मुलीला खर्चासाठी पैसे देतात त्यास आपण व्यवसाय म्हणत नाही हा कौटुंबिक व्यवहार असू शकतो किंवा एखादा मित्र आपल्या मित्रांना आवश्यक वेळी पैसे देतो जो पुन्हा मैत्रीपूर्ण व्यवहार असतो किंवा व्यक्ती संकटात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी देणगी देतो जो सेवाभावी व्यवहार असतो म्हणून जर व्यवहार वस्तू आणि सेवेच्या देवाणघेवाणीशी संबंधित असेल तर आपण त्यास व्यवहार म्हणू शकतो त्यात एक परस्पर संवाद असतो ज्यामध्ये पक्षांचा सहभाग असू शकतो आणि त्या कृतीत वस्तू आणि सेवांचा समावेश असतो याचा अर्थ असा होतो वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होते किंवा मोबदल्यात पैसे दिले घेतले जातात मूल्य मोजले जाऊ शकते मूल्य म्हणजे पैसे ही व्याख्या महत्त्वपूर्ण आहे कारण प्रत्येक व्यवसायासाठी काही प्रकारच्या गुंतवणूकीची आवश्यकता असते आपण पाहिले की अमूर्त गुंतवणूकीमुळे अमूर्त मालमत्ता तयार होते म्हणून आम्ही हे आधीच पाहिले आहे की व्यवसायात पैसे गुंतवले जातात परंतु त्यात फक्त पैसा असणे आवश्यक नाही गुंतवणूक ही प्रयत्न असू शकतात लोक असू शकतात आपण बर्याच गोष्टी पाहिल्या आहेत ज्या गुंतवणूकीच्या कक्षेत येऊ शकतात ही गुंतवणूक वस्तू आणि सेवा उत्पन्न करते प्रत्येक व्यवसायासाठी काही प्रकारच्या गुंतवणूकीची आवश्यकता असते आणि पुरेसे ग्राहक आवश्यक असतात कारण आपली सामग्री विकत घेण्यासाठी लोकांची गरज असते उत्पादनाची सातत्याने विक्री करूनच आपण नफा मिळवत असतो यात गुंतवणूक आहे वस्तू विकत घेणारे ग्राहक आहेत आपण उत्पादन वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपात देत असतो आणि त्यातून नफा मिळवत असतो म्हणून आपण यास सेवाभावी व्यवसाय म्हणून शकत नाही व्यवसाय व्यापार चिन्ह वापरतात आणि व्यापार हा शब्द स्वतःच व्यवसाय दर्शवितो आपण व्यापार चिन्हाचा वापर कसा सुरु झाला किंवा व्यापार चिन्ह कसे अस्तित्त्वात आले समजून घेण्याचा प्रयत्न करूयात जेव्हा आपण व्यापार चिन्हाचा संबंध व्यवसायाशी लावतो तेंव्हा त्यात वस्तू किंवा सेवांची देवाण घेवाण असते आणि त्यात मूल्य समाविष्ट असते मूल्य हे पैशाशी संबंधित असते त्याला आपण व्यापार व्यवहार असे म्हणतो व्यापार चिन्हाचा उपयोग पूर्णपणे व्यावसायिक क्रियांमध्ये किंवा व्यापार चिन्हाचा वापर व्यवसाय उत्क्रांती मध्ये केला जातो जे इतर बौद्धिक संपदेच्या हक्का बाबत देखील खरे आहे पेटंट्स देखील औद्योगिकक्रियेला जोडलेले असतात त्यांचा व्यावसायिक उद्देश असू शकतो किंवा ज्यास आपण उपयोगिता किंवा उपयुक्तता म्हणतो ते पेटंटशी जोडलेले असतात बौद्धिक संपदा हक्कांमध्ये सामान विषय असतात ते विषय व्यावसायिक कृतीच्या बाबतीत असतात त्यांचा उपयोग व्यवसायाच्या उद्देशाने केला जातो व्यापार चिन्ह वस्तू आणि सेवांचा प्रचार आणि विक्री करण्याचे एक साधन होते जे पूर्वी फक्त वस्तूंच्या संदर्भात होते परंतु नंतर सेवांचा समावेश केला गेला जेव्हा व्यापार चिन्ह विकसित करण्यात आले तेव्हा लक्ष फक्त वस्तूंवर केंद्रित होते आता सेवा भाग कधी अस्तित्वात आला ते पाहू व्यापारी व्यापार चिन्हाचा वापर माल ओळखण्यासाठी करत असतात व्यापार चिन्ह कशाचेही असू शकते ते व्यवसायांचे नाव असू शकते वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे नाव असू शकते व्यापार चिन्ह निर्माण करण्यात आलेत कारण बाजारपेठेत अनेक लोक सारख्या वस्तू किंवा सारख्या सेवा देतात या सेवा किंवा वस्तूंमध्ये फरक करणे आवश्यक असते स्पर्धात्मक सेवा आणि स्पर्धात्मक उत्पादनांमध्ये फरक करणे आवश्यक असते या मुळे व्यवसाय करणे सुलभ जाते व्यापार चिन्हद्वारे वस्तू आणि सेवेत फरक केला जात असतो आपण असे म्हणू शकता की उत्पादन किंवा सेवेचा फरक करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे उत्पादन अद्वितीय किंवा सेवा विशेष बनविणे होय हा एक मार्ग नक्कीच आहे ज्याद्वारे आपण भिन्न वस्तूंमध्ये फरक करू शकतो परंतु काही वस्तूंमधला फरक करणे किंवा त्या वस्तू प्रत्यक्षात असलेल्या वस्तूंपेक्षा वेगळ्या दर्शविणे फार कठीण असते उदाहरणार्थ सुरक्षा चाचणी मध्ये तितके वेगळेपण नाही सुरक्षा चाचणी चे प्रत्यक्षात त्याचे कार्य न बदलता जास्त विशिष्टता आणल्यास लोक उत्पादन ओळखू शकणार नाहीत अशा वेळेस व्यापाराचे नाव उत्पादनात विशिष्टता आणण्यासाठी वापरले जाते उदाहरणार्थ पेपरक्लिप्स म्हणूनही ओळखल्या जातात जेम हे व्यापार कंपनीचे नाव आहे कधीकधी उत्पादनांचे नाव विशिष्ट व्यापाराच्या नावाने असू शकते थर्मास हे एका भांडे विकणाऱ्या व्यवसायाचे नाव आहे परंतु त्याचा उपयोग द्रव्य गरम ठेवणारे भांडे दर्शवण्यासाठी होतो छायांकित प्रती करणाऱ्या यंत्राच्या कंपनीचे नाव झेरॉक्स आहे परंतु छायांकित प्रती करण्याच्या कृतीला झेरॉक्स हेच म्हटले जाते वेल्क्रो हे असेच एक उदाहरण आहे व्यापाराच्या नावाने उत्पादन समजले जाणे ही त्याची उदाहरणे झालीत व्यापार चिन्हे भिन्न आणि प्रतिस्पर्धी उत्पादने ओळखण्यासाठी वापरली जातात व्यापार चिन्ह शब्द नाव चिन्ह किंवा यंत्र यांच्या पासून तयार केलेले असते व्यापार चिन्ह वस्तू आणि सेवा ओळखण्यासाठी आणि वेगळ्या दर्शविण्यासाठी वापरले जाते ही एक व्यापार चिन्हाची व्याख्या आहे "सोप्या शब्दांत व्यापार चिन्ह एक चिन्ह असते आणि जेव्हा आपण एखादे चिन्ह म्हणतो तेव्हा वस्तूचा संदर्भ घेतो ज्याला चित्रद्वारे मांडता येऊ शकते आणि त्याचा संबंध एखाद्या व्यवसायाशी असतो " प्राचीन काळापासून चिन्ह अस्तित्त्वात आहेत व्यवसायात त्यांचा वापर देखील बर्याच काळापासून आहे वस्तू विकणार्या कारागिरांनी आपला माल ओळखण्यासाठी चिन्हांचा वापर केला जर तुम्ही आज एखादी कलेची वस्तू पहिली तर तुम्हाला अशी एक पद्धत आढळून येईल की तो कलाकार किंवा ती कलाकार त्या वस्तू च्या शेवटी आपले नाव लिहितो लिहिते हे काही व्यापार चिन्ह नसतात परंतु हे जगाला सांगण्याची पद्धत असते की कलेची वस्तू त्याच्या कौशल्यातून आलेली आहे तो किंवा ती त्या वस्तूची मालक आहे मध्य युगात चिन्हाचा वापर व्यवसाय ओळखण्या साठी करण्यास सुरुवात झाली हा असा कालावधी होता जेव्हा वस्तूची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होत होती त्या मुळे स्पर्धा वाढली आणि वस्तूत फरक करण्याची गरज भासू लागली यात औद्योगीकरणाने भर टाकली वाढणाऱ्या बाजार पेठेने वस्तूंच्या विक्रीची स्पर्धा वाढली होती त्या वस्तूंमध्ये फरक करणे गरजेचे होते मी अगोदर म्हटल्या प्रमाणे चांगली गुणवत्ता हीच फरक करण्यासाठी वापरली जात नव्हती तर वाईट गुण पण गरजेची होता परंतु तो फरक ग्राहकाला सहज लक्षात येण्या जोग असला पाहिजे होता तुमच्या असे लक्षात येईल कि विशिष्ट व्यापार चिन्हे हे काही कालावधी नंतर गुणवत्तेचे प्रतीक मानले जातात व्यापारचिन्ह मालकीशी बांधले गेलेत मालकीचा अर्थ असा आहे की विशिष्ट वस्तू आणि सेवा एखाद्या विशिष्ट व्यक्ती पासून आल्या आहेत हे ओळखणे इतिहासात पण लोक वस्तू ओळखण्याच्या बाबतीची फार काळजी पूर्वक असत उदाहरणार्थ लोकांकडे गुरं होती त्या गुरांच्या कानावर ते चिन्ह लावून ठेवत असत जेणे करून जर ती गुरे हरवलेत तर मग त्यांना शोधून हक्क सांगणे सोपे असत अशा काही वस्तू होत्या ज्या विक्रेत्यांना समुद्रा पलीकडे पाठवाव्या लागत होत्या जर ते जहाज प्रवासात तुटले तर तो माल कुठल्या माणसाने पाठवला आहे हे दिलेल्या चिन्हावरून ओळखणे सोपे होते ही एक सुरुवातीची पद्धत होती जेव्हा एखादा व्यापाऱ्याला किंवा वस्तू विकणार्याला त्याच्या मालवर एक प्रकारचे नियंत्रण ठेवणे गरजेचे होते तेव्हा त्याने वस्तूंवर चिन्ह लावलेत जेणेकरून चिन्हामुळे मूळ मालक ओळखणे शक्य होत होते सुरुवातीला चिन्ह दायित्वासाठी असत दायीत्वाचा अर्थ असा आहे की एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट बाजारात विकली जात असे जर त्या वस्तूची गुणवत्ता असमाधानकारक असेल तर बाजारपेठ चालवणारे लोक त्या वस्तू ची ओळख करून घेत असत आणि चिन्ह या कामात मदत करत असत असमाधानकारक वस्तू किंवा वस्तू ज्या आवश्यक निकषांची पूर्तता करत नसत त्यांची ओळख पटवून घेतली जात असे सुरुवातीच्या काळात व्यापारी संघटनांनी वस्तूंचे दायित्व म्हणून चिंन्हांना मान्य केले होते म्हणून जर एखाद्याने असमाधानकारक वस्तूंची विक्री केली तर व्यापारी संघटनांनी त्या वस्तूंच्या मालकाची ओळख पटविणे आणि मालकावर एक प्रकारचे दायित्व देणे सोपे होते एकतर वस्तूच्या मालकाला ती वस्तू बदलवुन द्यावी लागत असे नाही तर मग योग्य पैसे तरी परत करावे लागत असत सुरुवातीच्या काळात वस्तूच्या वाईट गुणवत्तेची जबाबदारी देण्यासाठी व्यापार चिन्हाचा वापर केला गेला कालांतराने चिन्हाचा संबंध गुणवत्तेशी आला गुणवत्ता हे प्रतिक बनले जे लोकांना उत्पादन विकत घेण्यासाठी तयार करत होते गुणवत्ते मुळे खारीदीचा निर्णय होत होता गुणवत्ते मुळे विशिष्ट चिन्ह असलेल्या वस्तु वरचा विश्वास वाढला म्हणून विशिष्ट अश्या कालावधी नंतर चिन्ह हेच गुणवत्तेचे प्रतिक बनले सुरुवातीला चिन्ह हे दायित्वा साठी वापरले जात होते मात्र हळू हळू चिन्हाने गुणवत्तेचे काम हाती घेतले जास्तही व्यवसाय विकसित झाला त्या व्यवसायाचे उत्पन्न बाजारात विकले जाऊ लागले त्या व्यवसायाचे उत्पन्न बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले बाजारातील जाहिराती मुळे त्या व्यवसायाचे नाव चिन्हा सहित सर्व परिचित झाले त्या मुळे चिन्हाला एक गुणवत्ता प्राप्त झाली चिन्हाला लौकिकलोकप्रियता प्राप्त झाली तुम्ही नाइके चे जोड किंवा कोका कोला ची बाटली विकत घेतात कारण ते उत्पादन लोकप्रिय आहेत कंपनीचे चिन्ह ग्राहकाला वस्तूची माहिती देत असते कोका कोला खरीदी करणाऱ्याला हे माहीत असते की या कंपनीचे नाव शंभर वर्ष पासून आहे म्हणजे त्यांच्या वस्तुत गुणवत्ता आहे जेव्हा एखादी व्यक्ती नाइके च्या चपला पादत्राणे किंवा क्रीडापटूंचे खेळातील कपडे खरेदी करतो तेंव्हा त्याला हे माहीत असते की या कंपनीचे विकास विभाग आणि नक्षीकाम विभाग मालाच्या गुणवत्तेची हमी देतात व्यापार चिन्हा द्वारे कंपनीचे नाव निर्माण होत असते त्यामुळे कंपनीचे नाव हिच मौल्यवान संपत्ती असते आत आपण हे पहिले की कंपनीचे नाव निर्माण करण्या साठी दिलेल्या गुणवत्तेमुळे अमूर्त संपदा तयार होते कंपनीचे नाव अमूर्त संपदा असते व्यापार चिन्हाचे नाव होण्या साठी खूप कालावधी पर्यंत गुणवत्ता द्यावी लागते व्यापार चिन्ह ही लोकप्रिय असणे ही एक प्रतिष्ठाच असते प्रत्येक कंपनी ही नाव करण्या साठी प्रयत्न करत असते या प्रयत्नात व्यापार चिन्ह खूप महत्वाची भूमिका बजावत असतात ही झाली पहिली पायरी यात दुसरी पायरी सुद्धा आहे ज्यात ग्राहक स्वतः कंपनीच्या नावा सोबत ओळखले जातात कंपनी चे नाव कंपनीचे व्यापार चिन्ह हे ग्राहकाच्या ओळखीचा भाग बनतात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला 'ऍपल चा चाहता मुलगा' किंवा ऍपल वापरकर्ता' असे म्हणून संबोधतो तेंव्हा त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा असते की त्याची ओळख विशिष्ट कंपनी च्या वस्तू वापरणारी व्यक्ती म्हणून व्हावी जेंव्हा लोक कंपनीच्या वस्तू सोबत स्वतःची ओळख सांगतात तेंव्हा त्याला व्यापार चिन्ह पंथ असे म्हटले जाते हे व्यापर चिन्ह पंथ वस्तूच्या गुणवत्ते मुळेच तयार होतात आपण अश्या एका परिस्थिती बाबत बोलत आहोत ज्यात व्यापर चिन्ह दायित्व किंवा गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करत नाही व्यापार चिन्ह जास्तीचे कार्य दर्शविते आणि ते म्हणजे लोकांनी व्यापार चिन्हाचा उपयोग ओळख दर्शविण्यासाठी करणे उदारणार्थ एखादा व्यक्ती जो माउंट ब्लँकचे पेन वापरतो त्याची अशी इच्छा असते की त्याची विशिष्ट प्रतिमा असावी त्या पेनाला त्याच्या प्रतिमेचा ओळखीचा भाग त्याला करावयाचे असते जेंव्हा आपण 'फेरारी चालक' असे म्हणतो तेंव्हा त्या व्यक्ती ने ती गाडी विकत घेतलेली असते आणि ती गाडी त्याच्या वस्तू वापरून प्रतिमावर्धन किंवा प्रतिमा जपण्याचा ओळखीचा भाग बनलेली असते बरेचसे व्यवसाय ही गोष्ट सध्या करण्याचा पर्यंत करतात कारण एकदा का तुम्ही ग्राहकांच्या ओळखीचा भाग बनलेत की मग ग्राहक हेच तुमच्या मालाची जाहिरात करतात या गोष्टीला 'ब्रँड एवंजेलिसम ' असे म्हणतात याचा अर्थ असा आहे की ग्राहक हे स्वतः कंपनीचे राजदूत बनतात तुम्ही हे पहिले की गुणवत्ताहीन मालाचे प्रतिनिधित्व करण्या पासून व्यापार चिन्हाचा प्रवास सुरु झाला त्यानंतर ते गुणवत्तेचे प्रतिक बनले त्यानंतर व्यापार चिन्ह लोकप्रीयातेचे प्रतिक बनले आता काही व्यापर चिन्हे हे ग्राहकांच्या ओळखीचा भाग झाले आहेत व्यापार चिन्हाचे कायदेशीर संरक्षण सोळाव्या शतकात सुरु झाले जेव्हा व्यापारी चिन्हाचा उपयोग स्त्रोत दर्शविण्यासाठी करत होते याचा मूळ हेतू लोकांची फसवणूक होऊ नये हा होता जेव्हा व्यापारी एखाद्या चिन्हाचा उपयोग करतो तेंव्हा हे दर्शवले जाते की वस्तू त्याच्या व्यवसायाने बनवली आहे व्यापार चिन्हा मुळे ग्राहकाला वस्तूचा स्त्रोत माहीत असतो म्हणून जर कुणी ते व्यापार चिन्ह वापरून वस्तू विकण्याचा प्रयत्न केला तर ग्राहकाच्या ते लगेच लक्षात येते या गोष्टी मुळे चुकीच्या वस्तू विक्रीला आळ घालता आला व्यापाऱ्या कडे चिन्ह होते आणि तो चीन्हाद्वारे विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या गुणवत्तेची हमी घेत होता १९ व्या शतकात व्यापाऱ्याला एक दिलासा प्राप्त झाला तो दिलासा म्हणजे त्याचे व्यापर चिन्ह वापरून त्याच्या वस्तू सारखीच दिसणारी वस्तू विकणाऱ्या व्यक्तीला थांबविणे एखादी व्यक्ती उत्पादन तुमचे आहे असे सांगून चुकीची वस्तू विकत असे अशा व्यक्तीला थांबवण्याचा मार्ग प्राप्त झाला होता ही उपाययोजना ब्रिटीश न्यायालयाने इंग्लंड मध्ये उपलब्ध करून दिली व्यापार चिन्हाचे संरक्षण करण्याचा हा पहिला दिलासा होता नोंदणी न झालेल्या व्यापार चिन्हा साठी पासिंग ऑफ आज ही अस्तित्वात आहे पासिंग ऑफ चा संबंध लोकप्रियते सोबत होता व्यापाऱ्याची बाजारात सद्भावना होती विशिष्ट कालावधी नंतर त्याचे नाव झाले होते चुकीचे प्रतिनिधित्व थांबवणे यावर लक्ष होते या दिलासा मुळे चुकीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला थांबविले जात होते कारण त्या व्यापर चिन्हाची बाजारात लोकप्रियता होती त्या व्यापार चिन्हाबाबत बाबत सद्भावना होती १९ व्या शतका पर्यंत व्यापार चिन्हासाठी नोंदणी नव्हती व्यापार चिन्हाची लोकप्रियता वापरातून आणि सद्भावनेतून येत होती एखादा व्यापारी एखादे चिन्ह खूप कालावधी साठी वापरत होता त्यामुळे त्या व्यापार चिन्हाला लोकप्रियता प्राप्त झाली होती दुसऱ्या कुणालाही ते व्यापार चिन्ह वापारण्यापासून थांबविण्यासाठी ही गोष्ट पुरेशी होती यालाच पासिंग ऑफ चा दिलासा असे म्हणतात नोंदणीची सुरुवात इंग्लंड १८७५ च्या सुमारास झाली इंग्लंड मधील व्यापार कायद्याच्या निर्मितीचा आणि उत्क्रांतीचा इतिहास आपण पाहत आहोत भारता मध्ये व्यापाराचा जो कायदा आला तो इंग्लंड पासून घेण्यात आला पेटंट कायद्या प्रमाणेच भारतातील व्यापार चिन्ह कायदा हा ब्रिटीश कायद्यातून आला १८७५ साली नोंदणीची पद्धत सुरु झाली तो पर्यंत नोंदणी होत नव्हती सर्व व्यापार चिन्हे नोंदणी शिवाय वापरले जात होते नोंदणी नसलेल्या व्यापार चिन्हांना सुरक्षित करण्याचा पासिंग ऑफ हा एक मार्ग होता या द्व्यारे नायालयात फक्त हे सांगितले जात होते की कुणी तरी वस्तू तुमच्या नावाने विकत आहे न्यायालयाला विनंती केली जात होती की त्या व्यक्तीला तसे करण्यापासून प्रतिबंध करावा व्यापारी हा दिलासा प्राप्त करत होता तो हे सांगत होता की दुसरा व्यक्ती चुकीची वस्तू विकून ग्राहकांची फसवणूक करतो फसवणूक किंवा फसवा सारखेपणा यामुळे ग्राहकांची फसवणूक होते ही गोष्ट आजही व्यापार कायद्याच्या केंद्रस्थानी आहे जर फसवणूक होत असेल किंवा वस्तू मुळे गोंधळ होत असेल तर कायदा मदतीला येतो व्यापार चिन्ह कायदा समजून घेताना दोन गोष्टी लक्षात ठेवा जेंव्हा सेवा आणि वस्तू ग्राहकांची फसवणूक करतात किंवा ग्राहकांमध्ये मध्ये गोंधळ निर्माण करतात तेंव्हा व्यापर चिन्ह कायद्या द्वारे व्यापार चिन्ह धारकास त्या वस्तू किवा सेवा थांबवण्याचा हक्क आहे फसवी समानता आणि गोंधळ या गोष्टीच्या बाबतीत दिलासा देताना व्यापार चिन्ह खूप महत्वाची भूमिका बजावतात व्यापार चिन्हाचे रक्षण का करावे व्यापार चिन्ह विविध कार्य करतात पूर्वी काही काळासाठी ते जबाबदारी देण्यासाठी वापरले जात होते नंतर ते गुणवत्तेचे प्रतिक झालेत आता ते लोकप्रियतेचे प्रतिक आणि व्यापारचिन्ह पंथ झाले आहेत व्यापार चिन्हाची सुरुवात विक्रेत्याची ओळख करण्यासाठी झाली आजही व्यापार चिन्ह निर्माता ओळखण्यासाठी वापरले जाते आपण हे पहिले की एखादा व्यापारी व्यापर चिन्ह पुन्हा पुन्हा वापरत होता त्यामुळे त्या व्यापार चिन्हाला गुणवत्ता प्राप्त झाली त्या व्यापार चीन्हाद्व्यारे गुणवत्तेची हमी आली विक्रेता त्याच्या वस्तू ग्राहकांनी पुन्हा पुन्हा विकत घ्याव्यात अशी इच्छा ठेऊन व्यवसाय करू लागला व्यवसाय म्हणजे खूप कालावधी साठी विक्रेत्या कडून एखादी वस्तू विकली जाणे आणि ग्राहक कडून ती वस्तू खरेदी केली जाणे याचा अर्थ असा की कुठलाही व्यवसाय प्रस्थापित होण्या साठी गुणवत्तेची गरज असते यात गुंतवणुकीचे आणि जाहिरातीचे सुद्धा योगदान असते ही वस्तुस्थिती आहे की जाहिराती साठी गुंतवलेला पैसा हा नाव कमवण्या साठी गुंतवलेला असतो दोन पक्षांमध्ये व्यापार चिन्ह बाबत वाद असू शकतो व्यापार चिन्हधारक व्यापार चिन्हांचे उल्लंघन झाले आहे असा आरोप करतो व्यापार चिन्हधारक न्यायालयात एखाद्या व्यक्तीला ते व्यापार चिन्ह वापारण्या पासून थांबविण्याची याचिका दाखला करतो तो याचिकेद्वारे वेगवेगळ्या दिलासांचा दावा करू शकतो व्यापार चिन्ह धारक व्यापारचिन्हाच्या निर्मिती साठी लागलेला वेळ आणि पैसा याचा संदर्भ देत असतो असे मानले जाते की व्यापारचिन्ह हे व्यापारीकरणामुळे आणि जाहिराती मुळे विकसित होत असते जर व्यापार चिन्हाच्या व्यापारीकरण करण्यासाठी आणि जाहिराती साठी खूप मोठी रक्कम गुंतवलेली असेल तर तुमच्या व्यापारचिन्हाने एक लोकप्रियता आणि सद्भावना प्राप्त केलेली आहे हे दाखवण्याचा तो एक मार्ग आहे जरी तो एकच मार्ग नसला तरी तुम्ही या व्यापार चिन्हाची जाहिरात केलेली आहे ते व्यापार चिन्ह सर्व लोकांना परिचित आहे व्यापार चिन्ह फक्त वस्तूच्या बाबत माहिती देत नाही तर ते वस्तूच्या खरेदीला ही प्रोत्साहन देत असते जाहिरात ग्राहकांना वस्तू वापरण्यासाठी प्रोत्साहित करते पासिंग ऑफ मुळे नोंदणीच्या पद्धतीचा सुरुवात झाली नोंदणीमुळे त्या गोष्टी शक्य झाल्यात ज्या पासिंग ऑफ मध्ये शक्य नव्हत्या पासिंग ऑफ चा दिलासा मिळवण्या साठी सद्भावना आणि वेगळेपण सिद्ध करावे लागत होते व्यापार चिन्हाच्या नोंदणीत या गोष्टी करण्याची गरज नसते तुम्हाला फक्त व्यापार चिन्हाची नोंदणी करावयाची असते नोंदणी झालेल्या व्यापार चिन्हांना लगेच दिलासा मिळत असतो नोंदणी प्रक्रियेने उल्लंघन खटल्यातील सद्भावना सिद्ध करण्याची गोष्ट काढून टाकली नोंदणीने दुसरी गोष्ट आणली ती म्हणजे प्रस्तावित वापरासाठी नोंदणी करणे याचा अर्थ तुम्हाला संरक्षण पहिले मिळत होते आणि नंतर तुम्ही व्यापर चिन्ह वापरू शकत होतात नोंदणी न केलेल्या व्यापर चिन्हाच्या बाबतीत ही गोष्ट शक्य नव्हती नोंदणी न केलेले चिन्ह जर वापरत असतील तरच अंमलबजावणी करणे शक्य होते नोंदणी मुळे तिसरा फायदा हा झाला की व्यवसायातील सद्भावना न सोडता तुम्हाला व्यापार चिन्ह नियुक्त करता येते व्यापार चिन्हाची नोंदणी झाली नोंदणी चिन्हांना वापरण्यासाठी होती नोंदणी मुळे मूळव्यापार चिन्हाच्या अद्वैत्व गुणाला संरक्षण प्राप्त झाले तुमचे व्यापारचिन्ह अद्वैत्व असले पाहिजे ते कुठूनच इतरां सारखे असता नये जे व्यापार चिन्ह सारखे असतात त्या व्यापार चिन्हांची नोंदणी होऊ शकत नाही अशी काही कारणे असतात ज्या मुळे नोदणी नाकारली जाऊ शकते नोंदणी नाकारण्याच्या कारणांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत सुरक्षा हे अद्वैत्व गुणाला असते प्रत्येक मालमत्तेत एक विशिष्ट गुणधर्म असतो जो ती मालमत्ता इतरांपेक्षा वेगळी आहे हे दर्शवितो विशेष करून खाजगी मालमत्ता ही इतर मालमत्ते पेक्षा वेगळी दर्शविता येते जेंव्हा आपण व्यापारचिन्ह लक्षात घेतो तेंव्हा आपण हे पण समजून घेतले पाहिजे की व्यापर चिन्ह हे मक्तेदारी नसतात जी मक्तेदारी पेटंट कॉपी राईट आणि नक्षीकाम मध्ये दिसून येते त्याला काही कारणे आहेत जेंव्हा एखाद्याला वस्तूचे पेटंट दिले जाते तेंव्हा ती वस्तू बनवण्याचे आयात करण्याचे आणि विकण्याचे हक्क त्यात समाविष्ट असतात जर एखाद्या पुस्तकाला कॉपी राईट दिलेला असेल तर इतरांना त्या पुस्तकाच्या प्रती तयार करता येत नाहीत जर व्यापार चिन्हाला मान्यता दिली असेल तर लोकांना त्या व्यापार चिन्हाच्या वस्तू विकत घेण्यापासून थांबवता येत नाही व्यापार चिन्ह वापारण्या पासून थांबवता येते जर तुम्ही भ्रमणध्वनीची विक्री करत असाल तर त्यासाठी तुम्ही एप्पल चे व्यापार चिन्ह वापरू शकत नाही एवढे बंधन तुमच्यावर असते मोटोरोला एल जी किंवा सॅमसंग या भ्रमध्वनीचे चिन्ह दुसऱ्या भ्रमण ध्वनीला वापरता येत नाही बंधन हे फक्त दुसऱ्याने धारण केलेल्या व्यापार चिन्ह वापरावर असते जर तुमच्या कडे एक अद्वैत्व चिन्ह असेल तुम्ही नवीन उत्पन्न घेऊन आला असाल तर तुम्ही भ्रमण ध्वनीचा व्यवसाय करू शकतात त्या बाबत लोकांची कुठलीही तक्रार राहणार नाही जर एखाद्या वस्तूचे पेटंट झाले असेल उदा श्वेतपेशी कर्क रोग बरा करणाऱ्या औषधाचे पेटंट झालेले असेल तर दुसऱ्या कुणालाही ते औषध तयार करून विकता येत नाही या अर्थाने पेटंटची मक्तेदारी असते ती वस्तू कुणालाही वापरता येत नाही व्यापार चिन्ह अशी कुठलीही मक्तेदारी सेवा किंवा वस्तूंसाठी प्राप्त करून देत नाहीत व्यापार चिन्हात फक्त नावाच्या बाबतीत काही बंधने असतात व्यापार चिन्ह का असावेत याची काही स्पष्टीकरणे आहेत पहिले स्पष्टीकरण हे की व्यापार चिन्हाच्या निर्मितीत सृजनशीलता असते सृजनशीलता व्यापारी काय विकत आहे हे दर्शवित असते सृजनशीलता वस्तूला जोडली जाते जेव्हा ग्राहक ऍपल चे व्यापार चिन्ह पाहतात तेंव्हा त्यांच्या हे लक्षात येते की सदर वस्तू ऍपल ने बनवलेली आहे म्हणजेच त्या वस्तुत गुणवत्ता असेल या उत्पादनात कार्याच्या आणि इतर काही बाबींच्या गरजा पूर्ण केल्या असतील या गोष्टीची खात्री ग्राहकाला असते ग्राहक या गोष्टी एप्पल चिन्ह पाहून समजून घेतो ऍपल चे चिन्ह पाहून उत्पादनात कोणत्या गुणवत्ता असतील याची माहिती ग्राहकाला असते हीच गोष्ट नाईके च्या बाबतीतही दिसून येते नाईके आता त्यांच्या उत्पादनावर नाईके शब्द लिहित नाही त्या उत्पादनावर फक्त नाईके चे प्रतिक असते जसे ऍपल च्या उत्पादनावर असते खूप वर्ष गुणवत्ता दिल्यानंतर ही गोष्ट प्राप्त होत असते ही गोष्ट कष्ट साध्य आहे लोक फक्त ऍपल चे चिन्ह पाहतात आणि त्यातील गुणवत्तेची त्यांना हमी प्राप्त होते त्यातील इतर गुण चिन्ह पाहून लक्षात येतात या गोष्टीवर काही आक्षेप आहेत व्यापाऱ्याची सृजनशीलताच नाही तर ग्राहक सुद्धा त्यात महत्वाची भूमिका बजावतात ज्या ज्या वेळी ग्राहक ऍपल व्यापारचिन्ह पाहतो त्या त्या वेळी ऍपल उत्पादनाच्या संबधित गुणवत्तेला तो लक्षात घेतो म्हणजेच यात अशी गोष्ट आहे जी लोक सहभागातून येते व्यापाराची गुणवत्ताच नव्हे तर ती गुणवत्ता समजून घेणारा ग्राहक पण महत्वाचा आहे म्हणजे पहिले स्प्ष्टीकरण हे की व्यापार चिन्ह द्वारे सेवा आणि वस्तूचे उत्पादन आणि व्यवसाय यांच्यातला सृजनशील संबन्ध दर्शविला जातो चिन्हांमध्ये हा सृजनशील संबध असतो म्हणून त्यात गुणवत्तेची गुंतवणूक केली जाते वस्तूची गुणवत्ता चिन्ह पाहून ठरत असते म्हणून व्यावसायिक गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करत असतात दुसरे स्पष्टीकरण हे की बाजारात खूपसाऱ्या वस्तू आणि सेवा विकल्या जात असतात त्या सेवा आणि वस्तूंची माहिती व्यापार चिन्ह देते वस्तू आणि सेवांची माहिती समजून घेणे गरजेचे असते चिन्ह हा एखाद्या उत्पादनाची माहिती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे तुम्ही चिन्ह पाहता चिन्हावरून त्या उत्पन्नाची गुणवत्ता समजून घेता तुम्ही टाटा सुझुकी होंडा याचे व्यापर चिन्ह पाहता आणि त्यांच्या उत्पादनातील गुणवत्ता तुमच्या लक्षात येते व्यापर चिन्हामुळे उत्पादनाची माहिती ग्राहकाला प्राप्त होणे सोपे झाले हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि अमूल यांच्यातील वाद आपण नंतर पाहू व्यापार चिन्ह द्वारे पुरवल्या गेलेल्या माहितीमुळे हा वाद आहे तिसरे स्पष्टीकरण निपक्षपाती पण विषयी आहे व्यापारी एखादे व्यापारचिन्ह वापरत असतो या व्यापार चिन्हापासून होणारा फायदा त्यांना मिळाला पहिजे जर त्याने निर्माण केलेल्या गुणवत्तेचा फायदा इतर लोकं घेत असतील तर कायद्याने त्या लोकांना तसे करण्या पासून थांबविले गेले पाहिजे कारण व्यापर चिन्ह धारण करणाऱ्या व्यक्तीने खूप दिवसांच्या मेहनती आणि गुणवत्ते नंतर बाजारात नाव आणि सद्भावना निर्माण केलेली असते त्याने लोकप्रियता प्राप्त केली असते म्हणून असे करणे फक्त त्याच्याच फायद्याचे नव्हे तर ते ग्राहकांच्या देखील फायद्याचे असते म्हणजेच खोट्या वस्तूंद्वारे लोकांची फसवणूक होणार नाही हे पहिले जाते चिन्हाचा निपक्षपातीपणा म्हणजे जो व्यक्ती ते चिन्ह घेऊन येतो किंवा ते चिन्ह त्याच्या वस्तू किंवा सेवेशी निगडित करतो त्याला त्या चिन्हाचा फायदा झालाच पाहिजे म्हणून आपण पाहिले आहे की व्यापार चिन्हे दोन मार्गांनी सुरक्षित केले जाऊ शकतात नोंदणी द्वारे आपण व्यापार चिन्हाचे संरक्षण करू शकता आणि नोंदणीकृत व्यापार चिन्ह कायद्याच्या कोर्टासमोर लागू केले जाऊ शकते आपण व्यापार चिन्हाचे संरक्षण दुसऱ्या मार्गाने देखील करू शकता ज्याला कायद्या द्वारे दिला जाणारा मार्ग म्हणतात म्हणतो म्हणजेच पासिंग ऑफ चा मार्ग अशा मार्गाने जाताना आपण नोंदणी न केलेल्या व्यापारचिन्हाचे संरक्षण करू शकता परंतु नंतर आपल्याला त्या चिन्हांची सद्भावना आणि प्रतिष्ठा सिद्ध करावी लागेल